वेळेवरअवलंबूनअसणारेश्रोडिंगरसमीकरण संभाव्यविद्युतघनताआणिसंभाव्यघनता सातत्यसमीकरण मागीलव्याख्यानातआपणअनिश्चिततेच्यातत्त्वाबद्दलशिकलो आणि x आणि p च्यादृष्टीनेयाचाअर्थअसाहोताकी ΔxΔp नेहमीℏ2 पेक्षाजास्तकिंवासमानअसेल हेक्वांटमस्थितीसहकाचीश्वार्टझअसमानतावापरूनप्राप्तकेलेगेले आणिमगमीतुम्हालाक्वांटममेकॅनिक्समध्येहेकसेअसेलयाबद्दलयुक्तिवाददिला एकम्हणजेजरमीकणवेव्हपॅकेटमानतो मगवेव्हपॅकेटचीव्याप्तीम्हणजेकणांच्यास्थितीतीलअनिश्चितता आणियावेव्हपॅकेटमध्येवेगवेगळ्यास्थितितीललहरीआहेतत्यामुळेवेगहीअनिश्चितआहेआणिम्हणून ΔxΔpहे h च्याक्रमानेयेतो आपल्यादुसऱ्यायुक्तिवादानुसारस्थितीसाठीईगीनफंक्शन δ फंक्शनआहे आणिह्यामध्येसर्वसमानविशालतेच्याप्रतललहरीआहेतजेणेकरूनx जरी 0 असलातरीpवरजाईल म्हणून जसेआपणxलहानआणिलहानकरताp अनंततेकडेजाते मीतुम्हालादिलेलेतिसरेउदाहरणम्हणजेप्रतललहरी म्हणजेजरमाझ्याकडेनिश्चितगती p असलेलाकणअसेल मगसंबंधितलहरहिएकअनंतलहरअसेलजिथे Δx → तथापि p 0 तर आपणदोनटोकाचेतसेचत्यादरम्यानकाहीतरीपाहिलेआहे मीआजनवीनविषयालासुरुवातकरण्यापूर्वीतुम्हालाआणखीएकयुक्तिवाददेऊइच्छितोआणितेचहायसेनबर्गचेसूक्ष्मदर्शकम्हणूनओळखलेजाते हेदेखीलमलासांगतेकीमी Δx आणिसंबंधितगतीपूर्णपणे 100 अचूकतेसहकानिर्धारितकरूशकतनाही म्हणून असाविचारकरासमजामीसूक्ष्मदर्शकाद्वारेलालबिंदूद्वारेयेथेदर्शविलेलाकणम्हणजेलेन्सआहे आणियालेन्सचीत्रिज्याअआहेआणिमीखालूनयाकणावरप्रकाशटाकतआहे तर तोकणधडकतोआणिसूक्ष्मदर्शकामध्येजातोजरकणानेमारलेलाप्रकाशसूक्ष्मदर्शकामध्येगेलातरतोलालदाखवलेल्यायाकोनातजाणेआवश्यकआहे तर मीपुन्हास्पष्टकरतोकीहेसूक्ष्मदर्शकआहे तेकणआहेआणिप्रकाशकिरणयाकोनातजायलाहवेत हे a आहेआणिआम्हीकणकेंद्रीयलांबीवरठेवतो याचाअर्थ हाकोनजोमीयेथेकाळ्यारंगानेदर्शवेलafआताविचारकराकीसरळयेणाराकिरणफोटॉनजोकोनआहे याचाअर्थ हाक्षणबदलतो तर फोटॉनच्यागतीमधीलबदलpphotonअसणारआहे जोpphotonafआहे आणिम्हणूनफोटॉन इलेक्ट्रॉनलाएककिकदेतेआणियाचाअर्थअसाहोतोकीफोटॉनकणलाएककिकदेतेआणियामुळेकणांचीगतीदेखीलpphotonaf त्याचप्रमाणातबदलते तर मीयाकणाचीगतीबदलेन मीनंतरमोजलेतरफोटॉनकिकमारण्यापूर्वीतेकायहोतेतेमीसांगूशकतनाही तर जरमीनिरीक्षणकेलेतरकणांच्यागतीचीअनिश्चिततायाक्रमानेअसेलआणिहीगतीx दिशेनेबदलते मलातेयेथेदाखवूद्याहीमाझीदिशाxआहे कणाच्यास्थितीबद्दलकाय आतासूक्ष्मदर्शकाचेनिराकरणlighta च्याक्रमानेकेले आणिम्हणून आपणअसेम्हणूशकतोकीहाकणΔθकोनातमध्येनिश्चितकेलाजाऊशकतोआणिम्हणून xस्थितीf Δθच्याक्रमानेहोणारआहेजेlightafआहेम्हणूनमीयापेक्षाअधिकअचूकतेसहकणांचीस्थितीनिश्चितकरूशकतनाही आणिपरिणामस्वरूपकणआणिहेउत्पादनxΔplightapphotonaf साठीदेखीलगतीबदलआहे हेaआणिfरद्दकरतोआणिlightpphoton∼h तर ΔxΔp∼h तर यायुक्तिवादाद्वारेतुम्हीजेपाहतातेअसेआहेकीजरमीxअचूकतेसहकणांचेनिरीक्षणकरतोआणिजरमलाx अधिकचांगलेआणिचांगलेबनवायचेअसेलतरमलालहानातलहानतरंगलांबीवापरावीलागेल मीलहानातलहानतरंगलांबीवापरल्यासकणांच्यागतीमध्येअधिकबदलहोतो म्हणून मीअनिश्चिततातत्त्वाद्वारेमर्यादितपेक्षाअधिकअचूकतेसहगतीआणिस्थितीदोन्हीनिर्धारितकरूशकतनाही तर हाएकयुक्तिवादआहेजोइनबॉक्समध्येदेखीलआलाआहे अनिश्चिततातत्त्वाच्यायापूर्णतेसहमीआतावेळेवरअवलंबूनअसलेल्याश्रोडिंगरसमीकरणाकडेजातआहे वेळेवरअवलंबूनअसलेलेश्रोडिंगरसमीकरणतुम्हालाआठवतेका आतापर्यंतआपणस्थिरस्थितीश्रोडिंगरसमीकरणपहिलेआहे लक्षातठेवाआम्हीस्थिरस्थितीतरंगसमीकरनातंविकसितकरण्यासाठीआपणयुक्तिवादकेलाआहेआताआपल्यालासमजूनघ्यायचेआहेकिवेव्हफंक्शनकाळानुसारकसेबदलते तर आतापर्यंतआपणजेमोजलेआहेतेआपल्यालाψ देते मलादेखीलहेजाणूनघ्यायचेआहेकीxtकायआहेकारणएकदामाझ्याकडे ψअसेलतरतेवेळेनुसारविकसितहोतेआणितेवेळअवलंबूनअसलेल्याश्रोडिंगरद्वारेनियंत्रितकेलेजातेआतामागेनजातामीतुम्हालाiℏdψdt समीकरणदेतोमीपुन्हास्वतःलाएकापरिमाणातमर्यादितकरतआहे जे 22mच्यासमानआहेआतामीआंशिकव्युत्पन्नवापरणारआहेकारण ψ हे x आणि t दोन्हीवरअवलंबूनअसते तर 2xtx2Vxψxt 3D अॅनालॉगहेiℏdψrtdt 22m2rtVrψrt असणारआहे

आतालक्षातठेवाकीहाऑपरेटर 22md2dx2Vxमधूनवजाकेल्यासऊर्जाऑपरेटरकिंवाहॅमिल्टोनियनमिळेल तर बहुतेकवेळाहेसमीकरण iℏdψrtdtHψrt असेदेखीललिहिलेजाते हेएकसंपूर्णश्रोडिंगरसमीकरणआहेजेस्थिरस्तितीश्रोडिंगरसमीकरणावरजाते तर आताआपणवेळअवलंबूनश्रोडिंगरसमीकरणकायकरतोतेपाहू मीस्थिरस्तितीसाठी TDSE म्हणूनलिहितआहे तर माझ्याकडेiℏ∂ψ∂tH आहे आणिपहिलीस्थिरस्थितीतमी ̂ Hहेnवरकार्यकरीतआहेअसेलिहितआहेआणियामुळेमलाEnn श्रोडिंगरसमीकरणाच्यास्थिरस्थितीच्यानिराकरणासाठी माझ्याकडेiℏdndtEnn आहे आणिलगेचचतुम्हीलिहूशकताकीnrtहोईल म्हणून मीहेवेळस्वतंत्रe iEnt म्हणूनलिहूशकतो तर अशाप्रकारेवेव्हफंक्शनकिंवाआयजेनफंक्शनविकसितहोते तर nrt is nrआहेजो e iEnt चाएकस्पेसभागआहे संभाव्यताघनतेचेकाय तर संभाव्यताघनताnrt2आणिहेजेnr2आहेकारण e iEnt21आणिम्हणून हेकाळापासूनस्वतंत्रआहे तर स्थिरस्तितीसाठीसंभाव्यताघनताकाळापासूनस्वतंत्रराहतेआणिम्हणूनचहीस्थिरस्थितीआहेत सामान्यतः माझ्याकडेवेव्हफंक्शनआहेजेआयगेनफंक्शननाही तरतेवेळोवेळीबदलणारआहेआणिहेअसेचदिलेजाईल तर सर्वसाधारणपणेमाझ्याकडेiℏdψdtH आहे आता आठवाकीHचीआयगेनफंक्शन्सपूर्णसंचतयारकरतात हेआपणकाहीपूर्वीच्याव्याख्यानातंपहिलेहोतेआणिम्हणून ψrtहे∑Cnnrt∑Cnnre iEntअसेआपणलिहूशकतो आपणतेकसेमिळवू हेमिळवण्यासाठीआम्हीलिहूशकतोकीt0वेळीसमजाआम्हीψसीमास्थितीशीसुसंगततयारकरतोजे∑Cnnr म्हणूनदिलेजाते हेनेहमीचकेलेजाऊशकतेकारणnएकसंपूर्णसंचबनवतेआणिहे∑Cniℏn∂tजे∑CnHnहेसमीकरणपूर्णकरणारआहेजे∑CnEnn तर यासाठीहेसमीकरणiℏ∂ψrt∂t∑CnEnnrt

असणारआहे आणि वेळेवरअवलंबूनअसलेलेn's आणिrt∑CnnrtnCnnre iEnt हेआपणnअसेलिहूनयाचेनिराकरणकरणारआहोत आणितुम्हीलगेचपाहूशकताकीजरमीiℏ∂ψrt∂tकेलेतरnCnnriℏ iEne iEntजेमीअटीरद्दकेल्यासiवेळा i 1असेलतरते1 च्यासमानआहे तर हेआपणपूर्वीपाहिलेल्यासमीकरणासारखेआहेम्हणूनहेयाचेनिराकरणकरते आपणएकउदाहरणघेऊ समजामाझ्याकडेLलांबीअसलेल्याबॉक्सच्याकणांचीप्रारंभिकस्थितीr0πxLआहेआणिआम्हीविचारतअसलेलाप्रश्नम्हणजेψrtकायआहे तुम्हीविचारूशकताकीयेथेसामान्यीकरणस्थिरताउपस्थितनाही म्हणून मीलिहूशकतोकीतेसंपूर्णसारखेचराहील म्हणून मीउजवीकडेलक्षकेंद्रितकेलेतरीकाहीफरकपडतनाही आताइगेनफंक्शन्सच्यादृष्टीने इगेनफंक्शनψrtशोधण्यासाठीमीतेπxLलिहावे आणिमगहेnrtहोणारआहेकिंवाजेnCnnre iEntसारखेआहे तर इगेनफंक्शन्सच्याबाबतीतमलाπxLचाविस्तारशोधलापाहिजे तर मीπxLsinπxLπxLलिहूशकतो जेsinπxL121 cos2πxL सारखेआहे जेमी12sinπxL 12sinπxLcos2πxLम्हणूनलिहूशकतोमी12sinπxL 12sinπxLcos2πxLहे 12sin2πxLπxL sin2πxL πxLम्हणूनलिहूशकतोमी12sinπxL 14sin3πxL14sinπxLहे 12sinπxL 14sin3πxL14sinπxLअसेलिहिलेआहे जे34sinπxL 14sin3πxLसारखेचआहे तर मीआतादोनइगेनफंक्शन्सच्याबाबतीतπxLलिहिलेआहे संबंधितऊर्जाE1आणिE3सहहेआपल्यामागीलव्याख्यानांमधूनज्ञातआहेतकिE1साठीn1आहेआणि222mL2E3हे n3साठीआहेआणिम्हणून हे9222mL2 आहे आणिम्हणून ψxtहेवेव्हफंक्शनnCnnxe iEntम्हणूनविकसितहोणारआहे आणियाप्रकरणातहेCnच्याबरोबरीचेअसणारआहेजेसामान्यीकरणस्थिर34sinπxLe iE1t 14sin3πxLe iE3t आहेतर अशाप्रकारेवेव्हफंक्शन्सकालांतरानेविकसितहोतात तर वेळेवरअवलंबूनअसलेलेश्रोडिंगरसमीकरण iℏ∂ψ∂tHआपल्यालासांगतेकीवेव्हफंक्शन्सवेळयाघटकावरकशीविकसितहोतात दुसरीकडेहॅमिल्टनहॅमिल्टोनियनउर्जाआयगेनफंक्शन्सचीसंभाव्यताघनताहिवेळेबरोबरबदलतनाही आपणयाउदाहरणावरूनपाहूशकताकीसामान्यवेव्हफंक्शनचीसंभाव्यताघनताकाळानुसारबदलणारआहे आता मलावर्तमानघनताआणिसंभाव्यताघनतायांच्यातीलवेळेवरअवलंबूनअसलेलेश्रोडिंगरसमीकरणवापरूनएकसंबंधमिळूद्या तर वेळेवरअवलंबूनअसलेल्यासिद्धांतामध्येवर्तमानघनताआणिसंभाव्यताघनता वेळेवरअवलंबूनअसलेल्यासिद्धांतामध्येवर्तमानघनताकाअसावी हेसांगणेखूपसोपेआहेकारणमीफक्तअसेम्हटलेआहेकीसंभाव्यताघनतेमुळेमलाहेρ असेलिहूद्याआणिमीपुन्हास्वतःला1Dपर्यंतमर्यादितकेलेतरहेxt2आहेजेवेळेवरअवलंबूनआहे म्हणून dρdt≠0 आणिजरसंभाव्यताजपलीगेलीपाहिजेकारणत्यामुळेएकूणसंभाव्यतानेहमी 1 राहीलयामुळेसातत्यसमीकरनाचेनिराकरणहोईल आणितुमच्याकडेdρdtjअसावेआणि1D मध्येतेdρdtjx∂x0असेल आणिम्हणून असाएकप्रवाहअसावाजोसंपूर्णसंभाव्यतासंरक्षितकरेलआणिआताआपणहेसमीकरणविस्तारितपणेमांडूया तर मलावजाiℏ∂ψ∂t 22m2x2Vxहेसमीकरणलिहूद्या तर मीयाला ψनेगुणाकारकरणारआहेआणि iℏ∂ψ∂t 22m2x2Vxमिळवणारआहेहेमाझेसमीकरण 1 असेलमीआताच्याजटिलसंयुग्मासाठीसमीकरणलिहितोआणिहे iℏψ∂t 22m2x2Vxψ बनतेमीहे ψ नेगुणलेआणिमाझेदुसरेसमीकरणवजाiℏ∂ψ ∂tψ∂t22m2x2 2x2

असेलिहलेतर i iℏψ∂t 22m2x2Vxψ हेमाझेसमीकरणक्रमांक 2 आहे iℏ∂ψ ∂tψ∂t22m2x2 2x2मिळवण्यासाठी 2 मधून1वजाकरा आताडाव्याहातालाiℏ ∂t22m ∂x∂x ∂ψ∂xअसेलिहिलेजाऊशकते तर आपल्याकडेजेआहेतेiℏ ∂t22m ∂x∂x ∂ψ∂xव्युत्पन्नआहेमीदोन्हीपैकीएकरद्दकरूशकतोआणिमला ∂t2mi ∂x∂x ∂ψ∂xमिळतेयाप्रकरणातसंभाव्यताघनताρrt or xtशिवायकाहीचनाही तर मला∂ρt∂xमिळतेजेमलाjxम्हणून लिहूद्याहेjx0 च्याबरोबरीचेआहेहेआपण2mi∂ψ∂x ψ∂x असेलिहूशकतो give you an example Take the plane waves which represent a particle moving with momentum जरतुम्हीकाळजीपूर्वकपाहिलेतरहेसमजणेखूपसोपेआहे तरi ∂x हेpऑपरेटरआहे तर हेपहिल्याटर्ममध्येवरचालतेजेतुम्हाला pψ देते वेळातुम्हालागतीचीघनताm नेविभाजितकरूनतुम्हालावेगदेते तर v×ψ सारखेआहेजेतुम्हालाशास्त्रीयभौतिकशास्त्रातूनमाहितआहे तर ∂ψ ∂xहेp×ψ सारखेआहे pmहेतुम्हालाv×ρ देतेजेj शिवायकाहीचनाही आपण ψ∂x असेकाकरतो तरहिसंपूर्णगोष्टप्रत्यक्षातआणण्यासाठीमीतुम्हालाएकउदाहरणदेतो प्रतललहरीज्यावेगानेहलणाऱ्याकणांचेप्रतिनिधित्वकरतात तर माझ्याकडेप्रतललहरψeikxआहेआणिमलाएकसामान्यीकरणस्थिरांकC ठेवूद्या हेम्हणजेचC2आहेजेकिघनताआहेआणिवर्तमानघनताj2miCe ikx∂Ceikx∂x Ceikx∂xCe ikx शिवायकाहीचनाहीपणवेगहाpm ρ असेलतर याप्रमाणेवर्तमानघनतापरिभाषितकरण्यातयोग्यअर्थआहे 3D मध्येआपल्याकडे ρ असेलजोψ म्हणूनदिलाजातोआणिjआता2mi∇ψ ψ∇ असेलिहिलेजाणारआहे म्हणून मीयाव्याख्यानाचीमुख्यवैशिष्ट्येलिहूनआतायाव्याख्यानाचाशेवटकरतो आपणpΔx∼h प्रदर्शितकरण्यासाठीसूक्ष्मदर्शकउदाहरणदिले मगआपणवेळेवरअवलंबूनश्रोडिंगरसमीकरणगृहीतधरले जे iℏ∂ψ∂tH आणिइगेनफंक्शन्सHψrtसाठीतळटीपमंहूनe iEnto लिहू आणिमगआपणवेळेवरअवलंबूनश्रोडिंगरसमीकरणवापरूनवर्तमानकिंवाआम्हालाअधिकअचूकसंभाव्यतावर्तमानघनतापरिभाषितकेली आणिदाखवलेकीते∂ρ∂tj0 चेनिराकरणकरते तर यासहमीवेळेवरअवलंबूनअसलेल्याश्रोडिंगरसमीकरणावरहेव्याख्यानसमाप्तकरतो